नमस्कार तर आज आपण स्टेट व्हेरिएबल ऍनालिसिसवर आपली चर्चा सुरु करुयात आणि या सत्रात आपण विशेषतः सिस्टमच्या ग्राफिकल मॉडेल बद्दल चर्चा करूयात तर आपण कंट्रोल सिस्टम मधे वापरण्यात येत असलेले अनेक ग्राफिकल मॉडेल्स समजून घेण्याचा प्रयत्न करू तर मुळात ग्राफिकल मॉडेल हे एखाद्या सिस्टमचे पिकटोरिअल रिप्रसेंटेशन होय जिथे आपण फक्त सामान्यत लिनिअर सिस्टम सादर करणासाठी घेतो उदाहरणार्थ जर आपण स्लाइड मध्ये दर्शविलेली आकृती पाहिली तर आपल्या लक्ष्यात येईल कि ते सिस्टमचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्यामध्ये एक इनपुट आणि आऊटपुट आहे आणि त्या दरम्यान सिस्टमचे मॅथॅमॅटिकॅल रिप्रेझेंटेशन आहे तर सामान्यत आपण दोन भिन्न प्रकारचे ग्राफिकल मॉडेल्स वापरतो एक म्हणजे ब्लॉक डायग्राम आणि दुसरे म्हणजे सिग्नल फ्लो ग्राफ आता ब्लॉक डायग्राम म्हणजे काय ते समजून घेऊ ब्लॉक डायग्राम हे काही मूलभूत गणिताच्या क्रियांना अशा प्रकारे रिप्रेझेंट करणारे प्रतीकांचे एक परस्पर कनेक्शन आहे की एकूणच डायग्राम सिस्टमच्या मॅथॅमॅटिकल मॉडेलचे पालन करते जर तुम्ही हा विशिष्ट ब्लॉक डायग्राम पहिला तर आपल्याकडे इनपुट U म्हणून आणि आऊटपुट Y म्हणून आहे आणि यात आपल्याकडे ब्लॉक्सचा असा सेट आहे ज्याचे जेव्हा आपण मॅथॅमॅटिकॅल रिप्रेझेंटेशन करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण सिस्टमचे मॉडेल देईल म्हणून ब्लॉक डायग्राममध्ये आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म चा विविध प्रमाणात वापर करतो हे सिग्नल असो की प्रोसेसिंग ब्लॉक्स आपण ब्लॉक डायग्राम मधील सिस्टम मॉडेलचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी लॅपलास ट्रान्सफॉर्मचा वापर करतो ब्लॉक डायग्राम मध्ये वापरलेले ऑपरेशन्स समेशन असू शक्तात किंवा ट्रान्सफर फंक्शन चे गेन किंवा गुणाकार असू शक्तात या प्रकरणात उदाहरणार्थ या इथे हे जे चिन्ह आपल्याला दिसत आहे ते समेशन साठी आहे जिथे वेगवेगळे सिग्नल्स एकत्रित केले जातात तर येथे आपल्याकडे U ऍडेड सिग्नल आहे आणि Z एक निगेटिव्ह सिग्नल आहे U - Z हे आऊटपुट आहे जे आपणास V असे दिसेल आणि त्यानंतर आपल्याकडे G आहे जे कि ट्रान्सफर फंक्शनचे मॅथॅमॅटिकॅल रिप्रेझेंटेशन आहे आणि नंतर आपल्याकडे Y असेल तर आपल्याला या विशिष्ट ब्लॉक डायग्राम मध्ये भिन्न घटक दिसतील आणि आपण ब्लॉक डायग्राम मध्ये वेगवेगळ्या घटकांची चर्चा करू समर म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया समर म्हणजे व्हेरिएबलची बेरीज आणि वजाबाकी म्हणून जेव्हा आपल्याला व्हेरिएबल्सची बेरीज किंवा वजा करायची असेल तेव्हा आपण त्याला समरने संबोधित करू शकतो किंवा आपण त्यास समिंग जंक्शन देखील म्हणू शकतो जर आपण हि आकृती पाहत असाल तर आपल्याला एक समिंग ब्लॉक दिसेल जिथे आपल्याकडे मल्टिपल इनपुट येत आहेत आणि नंतर आपल्याकडे Y हे एक युनिक आउटपुट आहे समर एका वर्तुळ द्वारे दर्शविले जाते जर तुम्ही हि आकृती पहिली तर तुम्हाला असे दिसेल कि ते एका वर्तुळाने दर्शविलेले आहे आणि त्या दिशेने निर्देशित बाणांची संख्या समरसाठी इनपुट दर्शविते आणि एक बाण समरचे आऊटपुट आहे येथे जर आपण पाहिले तर X1 X2 X3 इनपुटआहेत आणि प्रत्येक बाणात आपल्याला हे अधिक किंवा वजा चिन्ह दिसेल जे आपल्याला सांगते कि आपल्याला समिंग करायचे आहे की सिग्नल वजा करायचे आहेत हे दर्शवते आपण हि आकृती पाहिल्यास आपल्याला दिसेल कि आपल्याकडे दोन इनपुट्स समेशन बेरीज म्हणून आहेत आणि एक इनपुट वजाबाकी म्हणून त्यामुळे Y X1 X2 - X3 असे मिळेल वर्तुळातून बाहेर येणारे बाण जे कि आउटपुट व्हेरिएबल आहे जे सगळ्या येणाऱ्या सिग्नल्स किंवा व्हेरिएबल्सची संपूर्ण बेरीज आहे तर समर हा एखादा व्हेरिएबल वजाबाकी किंवा बेरीज करण्यासाठी वापरला जातो आता आपण गेन ब्लॉक बद्दल बोलू स्थिरतेद्वारे एका व्हेरिएबलचे गुणाकार म्हणजे गेन ब्लॉक असे दर्शविले जाते गेन मूल्यावर कोणतेही बंधन नाही म्हणून ते एकतर पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते किंवा हे इतर काँस्टंट्स किंवा सिस्टम पॅरामीटर्सचे अल्जेब्रिक फंक्शन असू शकते जर आपल्याला हा ब्लॉक दिसला तर A हा एक गेन ब्लॉक आहे तर या प्रकरणात Y AX हाच आहे आपण नंतर A 5 मूल्य घेतल्यास Y AX त्याच वेळी आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणून ब्लॉकचे रिप्रेझेंटेशन करू शकतो या प्रकरणात आपण गेन हा KM ने दर्शविलेला आहे K आणि M दोन भिन्न व्हेरिएबल्स आहेत जर आपण K आणि M व्हेरिएबल्स ठेवले तर आपल्याला या ब्लॉकमधून मिळणारा एकूण गेन मिळेल तर Y KMX तर गेन ब्लॉकचा उपयोग मुळात सिग्नल इनपुटमध्ये ऍम्प्लिफाय करण्यासाठी केला जातो आता आपण ट्रान्सफर फंक्शन बद्दल बोलू आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म बद्दल चर्चा करत असताना या ट्रान्सफर फंक्शन बद्दल आधी देखील चर्चा केलेली आहे तर आपण त्या वेळी चर्चा केलेल्या गोष्टी पुन्हा घेऊया तर फिक्स्ड लिनिअर सिस्टम साठी ज्याच्यामध्ये इनिशियल एनर्जी साठवलेली नाहीये ट्रान्सफर फंक्शन हा Y H U आहे जिथे H हा सिस्टमचा ट्रान्सफर फंक्शन आहे आणि U हा लॅपलास डोमेनमधला ट्रान्सफॉर्म इनपुट आहे आता मोठ्या सिस्टमच्या भागांशी व्यवहार करताना आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म सबसिस्टम वापरू शकतो F लॅपलास ट्रान्सफॉर्म सबसिस्टम आहे जो मुळात मोठ्या सिस्टमचा भाग आहे आणि X त्या सबसिस्टमसाठी इनपुट आहे त्या प्रकरणात इंटरमीडिएट आउटपुट Y F X आहे आता आपण याचे कसे रिप्रेझेंटेशन कराल आपण हे समीकरण ब्लॉक डायग्रामच्या रूपात रिप्रेझेंट कराल जिथे X हे ब्लॉकचे इनपुट असेल F ट्रान्सफर फंक्शन आहे आणि Y आउटपुट आहे तर Y F X आता जर आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर सिस्टम असेल तर त्या प्रकरणात फर्स्ट ऑर्डर सिस्टम लॅपलास ट्रान्सफॉर्म द्वारे रिप्रेझेंट केले जाऊ शकते तर फर्स्ट ऑर्डर सिस्टमसाठी ट्रान्सफर फंक्शन बनेल F AS1 हे ठराविक फर्स्ट ऑर्डर सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन असेल आणि जर आपल्याला ब्लॉक डायग्रामच्या स्वरूपात त्याचे रिप्रेझेंटेशन करण्यास सांगितले गेले तर आपण ब्लॉकला X इनपुट म्हणून देऊ ब्लॉकमध्ये आपल्याकडे सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन AS1 असेल आणि Y आउटपुट असेल आता आपण इंटिग्रेटर ब्लॉक बद्दल बोलू जर आपल्याला आठवत असेल की आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म विषयी चर्चा करत असताना संबंधित एकत्रीकरणाबद्दल चर्चा केली आहे तर आपण या एनालिसिसमध्ये ती चर्चा वापरली जेथे आपल्याला इंटिग्रेटर ब्लॉकचे ट्रान्सफर फंक्शन जाणून घ्यायचे आहे त्या प्रकरणात आपण x ला इनपुट म्हणून आणि y आउटपुट म्हणून घेतले तर yty00txdλ इनपुट फंक्शन xt चे इंटिग्रेशन शोधण्यासाठी डमी व्हेरिएबल आहे जर आपण त्या y 0 बरोबरीचा विचार केला तर या सिस्टमला सुरुवातीला काहीच व्हॅल्यू नाही तर आपण लिहू शकतो Y 0txdλ आता जर आपण लॅपलास मध्ये रूपांतरित करत असाल तर Ys1sXs आपण मागील लेक्चर्स मधील इंटिग्रल टर्मसाठी लॅपलास ट्रान्सफॉर्मविषयी चर्चा करताना यावर चर्चा केली जेव्हा आपल्याला ट्रान्सफर फंक्शन शोधण्यास सांगितले जाते तेव्हा आपण Ys1sXs लिहू शकतो म्हणजे आपल्याला YX शोधणे आवश्यक आहे तर इंटिग्रेटच्या बाबतीत YX 1s आता जेव्हा आपल्याला शोधण्यास सांगितले जाते ब्लॉक डायग्राम काढण्यासाठी आपण ब्लॉकवर इनपुट म्हणून X लिहू शकतो त्या ब्लॉकमध्ये आपणास इंटिग्रेटरचा लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा आपण इंटिग्रेटरशी संबंधित ट्रान्सफर फंक्शन 1s म्हणू शकतो आता येथे ब्लॉक्स आहेत जे सिरीज कॉम्बिनेशन असू शकतात आता जेव्हा तुम्ही म्हणता की ब्लॉक्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत म्हणजे एका ब्लॉकचे आउटपुट दुसर्या ब्लॉकवर इनपुट म्हणून जाईल तर आपल्याला दिसेल की हे दोन ब्लॉक्स सिरीज मधे आहेत आपण आकृती मध्ये पाहू शकतो की F1 ट्रान्सफर फंक्शनसाठी X ब्लॉक इनपुट आहे इंटरमीडिएट आउटपुट या ब्लॉक साठी V आहे हे आउटपुट दुसर्या ब्लॉकचे F2 थेट इनपुट म्हणून जाते आणि नंतर आपल्याला Y मिळेल तर F1 VX आणि F2 YV जर आपण ही 2 समीकरणे वापरली आणि सिम्प्लिफाय केली तर तुम्ही ती YV F1 F2 पाहू शकतो जेव्हा 2 ब्लॉक्स सिरीज मधे असतात तेव्हा आपण त्या दोन्ही एकत्र करू शकतो आणि एकाच ब्लॉक द्वारे रिप्रेझेंटेशन करू शकतो आणि त्यानंतर ब्लॉक F1 F2 असा होईल तर सिरीज कॉम्बिनेशनच्या बाबतीत आपण ट्रान्सफर फंक्शन्स गुणाकार करू शकतो आणि सिस्टमचे अंतिम ट्रान्सफर फंक्शन मिळवू शकतो आता जर ब्लॉक्स पॅरलल कॉम्बिनेशन मधे असतील तर दोन सिस्टम समांतर असतात जेव्हा त्यांच्याकडे सामान्य किंवा एकच इनपुट असते आणि त्यांचे आउटपुट एकत्रित जंक्शनद्वारे एकत्र केले जातात जर तुम्हाला ही आकृती येथे दिसत असेल F1 आणि F2 दोन सब सिस्टम असतील तर या दोन सब सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन आहेत F1 आणि F2 आणि या दोन्ही सिस्टमना समान इनपुट X दिले जाईल तर तुम्हाला Y V1 V2 आउटपुट मिळेल अशा प्रकरणात आपण बेरीज केल्यास आपण YX F1 F2 मिळवाल Refer Slide Time 14 20 आता आपण फीडबॅक सिस्टमच्या ब्लॉक डायग्राम बद्दल बोलू हे मूलतः सिस्टमचे ब्लॉक डायग्राम आहे ज्यामध्ये एक फीडबॅक लूप आहे तसेच U इनपुट आहे आणि Z हे फीडबॅक लूपचे आउटपुट आहे तर V ला आपण सहजपणे U - Z असे पाहू शकतो आणि U हे ट्रान्सफर फंक्शनमध्ये जाते आणि Y तुम्हाला त्याचे आउटपुट मिळेल या प्रकरणात सिस्टमची एक फीडबॅक लूप देखील आहे या विशिष्ट ब्लॉक डायग्राममध्ये आपल्याकडे विविध घटक काय आहेत ते पाहू तर सिस्टमच्या इनपुट आणि आउटपुटसाठी U आणि Y हे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहेत ट्रान्सफर फंक्शन G YV ज्याला फॉरवर्ड ट्रान्सफर फंक्शन म्हणतात G ला फॉरवर्ड ट्रान्सफर फंक्शन असे म्हणतात H फीडबॅक लूपचे ट्रान्सफर फंक्शन आहे आपल्याकडे H ZY राहील तर या ट्रान्सफर फंक्शनला फीडबॅक ट्रान्सफर फंक्शन असे म्हणतात जेव्हा आपण GH एकत्र करता तेव्हा आपल्याला आणखी एक टर्म मिळेल ज्याला ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन म्हणतात म्हणून हे तीन सर्वात महत्त्वाचे ट्रान्सफर फंक्शन आहेत जे आपण वारंवार फीडबॅक सिस्टमचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी वापरतो आता फीडबॅक सिस्टमचे मॉडेल दिले गेले तर त्याचे फॉरवर्ड आणि फीडबॅक ट्रान्सफर फंक्शनच्या दृष्टीने आपण पूर्णतः क्लोज्ड लूप सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन ठरवू शकतो तर आपण असे म्हणू शकतो की क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन निश्चित करू शकतो क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन असे म्हटले जाईल की एकूण आउटपुट T आहे म्हणून आपण T YU लिहू शकतो तर आपल्याकडे हे तीन समीकरणे आहेत VsUs Zs YsGsVs ZsHsY आता या तीन समीकरणाच्या मदतीने आपण V आणि Z काढून टाकू शकतो जेव्हा आपण हे काढून टाकू तेव्हा आपल्याला असे मूल्य मिळते YsGsUs HsYs जे असे देखील असू शकते Ys1GsHsGsU क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन T YU आहे TsG1GsH म्हणूनच या विशिष्ट प्रकरणात आपण जी आकृती पाहिली आहे जर आपण संपूर्ण सिस्टम विचारात घेतली तर आणि सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन पाहिले तर T हे ट्रान्सफर फंक्शन होईल आपण या सिस्टमला फीडबॅक सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन G1GsH आणि U इनपुट आणि Y आउटपुट म्हणून सोपे ब्लॉक म्हणून दर्शवू शकतो आता या प्रकरणात आपण असे म्हणतो की मागील आकृतीमध्ये आपण हे पाहू शकतो की समर जंक्शनवर निगेटिव्ह फीडबॅक सिग्नल असेल 06 म्हणून आपण येथे फीडबॅक सिग्नल निगेटिव्ह म्हणून जोडले आहे Refer Slide Time 19 10 संपूर्ण फीडबॅक सिस्टमचे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी आता सिग्नल फ्लो ग्राफ म्हणजे सिस्टमच्या ग्राफिकल प्रेझेंटेशन बद्दल बोलू तर सिग्नल फ्लो ग्राफ हे देखील एक पर्यायी सिस्टमचे प्रेझेंटेशन आहे ब्लॉक डायग्राम पेक्षा भिन्न ज्याचे आपण लिनिअर सिस्टमसाठी चर्चा केली ज्याच्या मध्ये ब्लॉक्स सिग्नल आणि समिंग जंक्शन असतात सिग्नल फ्लो ग्राफच्या बाबतीत आपण लिनिअर सिस्टमसाठी केवळ ब्रांचेस पाहुयात ज्या सिस्टमला रिप्रेझेंट करतात आणि नोडस् जे कि सिग्नल्स दर्शवितात म्हणून जर आपण सिग्नल फ्लो ग्राफमध्ये ब्रांचेस पाहिले तर ते G सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन आहे आणि नोड हे वर्तुळाद्वारे दर्शविले जाते जेथे X सिग्नल एकतर इनपुट असेल आउटपुट असेल किंवा सिस्टमचा इंटरमिडीएट सिग्नल असू शकतो आता आपण रेषेच्या जवळ ट्रान्सफर फंक्शन लिहू तर हे सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन आहे आणि सिग्नलच्या बाबतीत आपण त्या विशिष्ट नोडच्या जवळचे ट्रान्सफर फंक्शन लिहितो आता आपण जी आकृती खाली पहात आहात ती सिस्टम आणि सिग्नलचे परस्पर कनेक्शनचे रिप्रेझेंटेशन करेल आता येथे प्रत्येक सिग्नल त्यात वाहणाऱ्या सिग्नलची बेरीज आहे जर आपण ही आकृती पाहिल्यास आणि X चे मूल्य शोधण्याचा प्रयत्न केला तर तर XR1G1 R2G2R3G3 आता C3 सिग्नलचे मूल्य C3 XG6 R1G1G6R2G2G6 R3G3G6 सिग्नल फ्लो ग्राफचा हा गुणधर्म सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन अधिक सुलभपणे शोधण्यात मदत करतो आता सिस्टमच्या ट्रान्सफर फंक्शनचा शोध घेण्यापूर्वी सिग्नल फ्लो ग्राफचा वापर करून सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी आपण वापरत असलेले काही शब्द समजून घेऊ या प्रथम लूप गेन आहे लूप गेन हे ब्रांच गेनचा गुणाकार आहे जे एका नोडपासून सुरू होणार्या मार्गाचा मागोवा घेत त्याच नोडवर अंत होतात आणि एका नोड वर एकापेक्षा जास्त वेळा न जाता आणि सिग्नल प्रवाहाच्या दिशेचे अनुसरण करतात तर याचा अर्थ असा की जर आपल्याला लूप शोधण्यास सांगितले गेले तर ते लूप्स असे असतील कि आपण या फॅशनमध्ये प्रवास करताना आपल्याला प्रथम लूप असा दिसेल हा एक लूप आहे जिथे आपण एकाच नोडपासून प्रारंभ करत आहोत आणि नोड्सला एकापेक्षा जास्त वेळा न जाता त्याच नोड वर परत येत आहोत तर या लूपचा लूप गेन G2H1 असा होईल त्याचप्रमाणे आपल्याला इतर लूपही सापडतील असा हा एक लूप आहे तर हे G4H2 असे होईल दुसरा लूप हा असू शकतो तर हे G4 G5H3 असे होईल हा विभाग वापरुन त्याचप्रमाणे आणखी एक लूप आहे ज्याचा तुम्ही शोध घेऊ शकता तर हे G4 G6H3 असे होईल तर आपण या सिग्नल फ्लो ग्राफमध्ये पहाल की आपल्याकडे चार स्वतंत्र लूप्स आहेत आता आपण फॉरवर्ड पाथ गेन बद्दल बोलू तर फॉरवर्ड पाथ गेन म्हणजे काय फॉरवर्ड पाथ गेन म्हणजे सिग्नल फ्लो ग्राफच्या इनपुट नोड पासून आउटपुट नोड पर्यंत पाथ ट्रॅव्हर्स करून मिळवलेल्या गेनचे गुणाकार आणि ते सिग्नल फ्लोच्या दिशेने असते तर जर आपणास हा सिग्नल फ्लो ग्राफ दिसत असेल तर विशिष्ट सिग्नल फ्लो ग्राफसाठी 2 फॉरवर्ड पाथ गेन आहेत ते फॉरवर्ड पाथ कोणते आहेत असा एक पाथ म्हणजे डायरेक्ट पाथ जो आपण पाहू शकतो की आउटपुटला इनपुट कनेक्ट करीत आहे तर त्या विशिष्ट फॉरवर्ड पाथचा गेन हा G1sG2sG3 sG4sG5sG7 एक सरळ मार्ग आहे दुसरा मार्ग काय असू शकतो इतर मार्ग म्हणजे G6 मधून जाणारा मार्ग असू शकतो तर आपल्याला आणखी एक फॉरवर्ड पाथ गेन मिळू शकेल आणि तो म्हणजे G1sG2sG3sG4sG6sG7 तर या आकृतीमध्ये पाहत असलेल्या सिग्नल फ्लो ग्राफच्या संदर्भात आपल्याला दोन फॉरवर्ड पाथ गेन मिळतील पुढे नॉन टचिंग लूप शोधणे आहे तर नॉन टचिंग लूप हा असा लूप आहेत ज्यात कोणतेही नोड कॉमन नसतात तर मागील केस पाहिल्यास त्यापैकी 4 लूप सापडले ज्यापैकी उतार एक लूप आहे जो इतर 3 लूपमध्ये जोडत नाही तर आपण हे G2sH1 लिहू शकतो की हे पहिले लूप इतर 3 लूपला स्पर्श करत नाही तर इतर 3 लूप G4sH2 loop G4sG5sH3किंवा लूप G4sG6sH3 तर या लूपचे संयोजन नॉन टचिंग लूप्स गेन होईल जेव्हा आपण नॉन टचिंग लूप्स ओळखाल तेव्हा आपण एकाच वेळी दोन किंवा तीन किंवा चार नॉन टचिंग लूप मिळवून सहज शोधू शकतो तर या विशिष्ट आकृतीमध्ये लूप गेनचे गुणाकार जे कि G2sH1s आहे आणि G4sH2s लूप गेन हे एका वेळी दोन घेतले जाणारे नॉन टचिंग लूप गेन आहे त्याचप्रमाणे इतरांसाठीही आपण लिहू शकतो तर प्रथम आपण या लूपचा आणि या लूपचा विचार करून नॉन टचिंग लूप गेन आणि मग आपण या लूपचा आणि दुसर्या लूपचा वापर करून लूप मिळवू आणि नंतर तिसरा लूप घेऊ जे हे लूप आणि हे लूप तर आपल्याकडे नॉन टचिंग लूप गेनचे 3 सेट असतील जिथे आपण एकावेळी दोन घ्याल आता लूप गेनचे गुणाकार जसे की आपण हा लूप आणि हा लूप घेत असाल तर हे नॉन टचिंग लूप गेन म्हणून मानले जाऊ शकत नाही कारण नोड्स कॉमन आहेत तर आपण केवळ अशा नोड्सचा विचार करू ज्या लूप्स नाहीयेत ज्याच्या मध्ये नॉन टचिंग लूप गेनसाठी सामान्य नोडस् नाहीयेत आता आपण हे देखील ओळखू शकतो की जिथे एकावेळी तीन लूप घेता येतात तिथे नॉन टचिंग लूप गेन नाहीये कारण ज्यात सामान्य नोड नसतात तिथे तीन नॉन टच लूप सापडत नाहीत तर आपल्याकडे फक्त दोन सेट असतील दोन नॉन टचिंग लूप गेन म्हणजे जेव्हा आपण एका वेळी दोन लूप घेतो तेव्हा आपल्याला नॉन टचिंग लूप मिळवता येईल आता आपण मेसनच्या नियमांबद्दल बोलू जे सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी महत्वाचे आहे सामान्यत ब्लॉक डायग्राम कपात करण्यासाठी सिस्टम ट्रान्सफर फंक्शनमध्ये येण्यासाठी मूलभूत संबंधांचा लागोपाठ अर्ज करणे आवश्यक असते ब्लॉक डायग्रामच्या बाबतीत आपण हे पाहिले आहे जिथे आपल्याला सिस्टमच्या अंतिम ट्रान्सफर फंक्शनसाठी फंडामेंटल रिलेशनशिप लागू करावे लागतात आता मेसनच्या नियमाच्या सहाय्याने आपण नियम वापरू त्यामुळे सिग्नल फ्लोचा आलेख एखाद्या विशिष्ट ट्रान्सफर फंक्शनमध्ये होऊ शकेल जो आउटपुट आणि इनपुटशी संबंधित असू शकतो आणि यासाठी सिग्नल फ्लो ग्राफला ट्रान्सफर फंक्शन मध्ये रूपांतरित करण्यासाठी फक्त एकच सूत्र आवश्यक होते आणि हे सूत्र तयार केले एस मेसन यांनी जेव्हा त्यांनी सिग्नल फ्लो ग्राफला ग्राफ मधून लिहिले जाऊ शकतात अशा सायमल्टेनियस इक्वेशनशी संबंधित केले आता जेव्हा आपल्याकडे अनेक नॉन टच लूप असतात तेव्हा त्यात गुंतागुंत असते तर आपल्याकडे नॉन टचिंग लूपची संख्या जास्त असल्यास सूत्राची गुंतागुंत वाढेल जेव्हा आपण मेसनने दिलेला फॉर्म्युला पाहतो तेव्हा हे आपल्याला समजू शकते बर्याच सिस्टममध्ये सामान्यत आपल्याकडे नॉन टचिंग लूप नसतात म्हणून त्या मार्गाने ट्रान्सफर फंक्शन शोधणे खूप सोपे जाईल जेव्हा आपल्याकडे नॉन टचिंग लूप नसतो किंवा केवळ काही प्रमाणात नॉन टचिंग लूप असतात तेव्हा आपण मेसनच्या सूत्राचा वापर करून सहजपणे ट्रान्सफर फंक्शन शोधू शकतो तर मग पाहूया मेसन नियम काय होता समजा जर C हे आउटपुट असेल आणि R हे इनपुट लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल तर सिस्टमच्या ट्रान्सफर फंक्शनचे C R असे रिप्रेझेंटेशन करता येईल जे मेसनच्या नियमांच्या मदतीने प्रदान केले जाऊ शकते GCRkTkk ∑ समेशन k फॉरवर्ड पाथ् ची संख्या Tk kthफॉरवर्ड पाथ गेन 1 loopgainsnontouchingloopgains takentwoatatime nontouchingloopgainstakenthreeatatimenontouchingloopgainstakenfouratatime तर Δ आपल्याला वैयक्तिक लूप गेन तसेच नॉन टचिंग लूप गेनशी संबंधित लूप गेन्स देईल जेव्हा आपण एकाच वेळेस दोन किंवा तीन किंवा चार आणि तत्सम घेऊ आता k loopgaintermsinΔnottouchingthekthforwardpath आपण आता हि चर्चा थांबवत आहोत आणि हे उद्या या बद्दल पुनश्च चर्चा सुरु करूयात धन्यवाद